तरआपण येथे दुसरीकडे परत येऊ R in म्हणजेच R in मधील RThevenin म्हणजेच R२ शोधायचे आहे परंतु तेथे एक आश्रित विद्युतधारा स्रोत आहे जर आश्रित विद्युतधारा स्त्रोत तेथे असेल तरएक आश्रित कोय बोलतात यावर अवलंबून आहे एक आश्रित विद्युतधारा स्रोत किंवा व्होल्टेज स्रोत ठेवला तर बरे होईल येथे एक विद्युतधारा स्रोत ठेऊ येथे एक स्वतंत्र विद्युतधारा स्रोत ठेऊ शकतो ते १ अँपिअर आहे कारण आणि येथे व्होल्टेज V0 पहावे लागेल आणि हा स्वतंत्र विद्युतधारा स्रोत i0१ अँपिअर आहेम्हणजे हे व्होल्टेज V0 आहेम्हणजे r R प्रविष्ट म्हणजे r R२ R२ r V0 भागिले i0 हे i0१ अँपिअर घेऊ म्हणून मला हे स्पष्ट करू द्या तर आताजर सर्किटमध्ये पाहिले तर सर्व स्पष्टीकरण तेथे आहेतपरंतु थेट येथे जात आहे हे मी नुकतेच सांगितले आहे तरयेथे १ अँपिअर ठेवाकाय कॉल आणि येथे स्वतंत्र विद्युतधारा स्रोत ठेवा तर हे व्होल्टेज प्रत्यक्षात हे व्होल्टेज r V आहे हे व्होल्टेज V आहे आणि विद्युतधारा i आहे तरम्हणून R२ V i बनेल तरमला शेवटी v घ्यावे लागेल तरतो प्रश्न आहे तरजर i १ अँपिअर घेतले तर V i V १ Vi म्हणजे जर v चे मूल्य मिळालेतर r ज्याला r R२ म्हणतात ते माहिती होत असेल तर मी हे स्पष्ट करतो की हे थोडेसे वर जाऊ शकते तर या प्रकरणात आपण काय करू शकतो या सर्किटसाठी हे सामायिक नोड आहे हे r असो सामायिक नोड आहे तर येथे i १ अँपिअर विद्युतधारा प्रवेश करत आहे हा एक सामायिक नोड आहे आणि हे व्होल्टेज V म्हणजे नोडल विश्लेषणावरून हा सामायिक नोड आहे तर V आणि V आहे कारण हे हे r आहे तेथे काही नाही हा सामायिक नोड आहे तर V आणि V अर्थ येथे समान आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे KCL लागू केल्यास ही i त्या r मध्ये काय कॉल यामध्ये प्रवेश करत आहेयेथे KCL लागू केल्यास i प्रवेश करीत आहे तर त्या प्रकरणात आणि i १ अँपिअर आहे तर हे r i आहे i १ अँपिअर आहे तरअजून एक विद्युतधारा ३ भागिले २ ix सुद्धा प्रवेश करत आहे तर३ भागिले २ ix या २ विद्युतधारा दोन्ही प्रवेश करत आहेत आणि ही विद्युतधारा ही ब्रँच सोडून जात आहे ती V२५ असेल तर येथे हे V २५ आहे अजून एक व्होल्टेज V येथे सुद्धा आहे आणि हे ५० आहे तर येथे हे सोडून जात असेल ही गोष्ट येथे V५० असेल कारण प्रत्यक्षात हे ते आहे जे करू शकतो हे नोडल बनविण्यासारखे ग्राउंड करू शकतो तरयेथे हे V५० आहे तर V २५ V५० १३ भागिले २ r ix आहे परंतु प्रश्न असा आहे की प्रत्यक्षात ix हे दिले आहे हे r ix आहे तर ix हे प्रत्यक्षात r V ५० आहे तर हे i हे हे प्रत्यक्षात ix आहे आणि हे प्रत्यक्षात V५० आहेयाचा अर्थ असा कीया अभिव्यक्तीमध्ये ३ भागिलें २ गुणिले V५० सुद्धा ठेवा नंतर v साठी उत्तर मिळेल तरमला हे स्पष्ट करू द्या आशा आहे की हे समजत आहे तरहे जर असे असेल तर नंतर ix V५० ठेवा आणि त्याचे निराकरण करा V ३३ ३ व्होल्ट मिळेल आणि R२सांगितले की ते फक्त v असेल तर ते ३३ ३ Ω आहे पुढे र ४ बिंदूचे हे उदाहरण १८ आहेआकृती ४६ मध्ये दर्शविलेल्या सर्किटचे थेविनिन समतुल्य शोधा तरथेविनिन समतुल्य म्हणजे Voc VThevenin आणि R२ शोधायचे आहे तर हे खुले आहे त्यामुळेयेथे विद्युतधारा वाहत नाही परंतु Voc किंवा VThevenin ची गणना करण्याच्या वेळी k V l लागू करावे लागेल तर r काय कॉल VThevenin मिळविण्यासाठी आणि येथे विद्युतधारा वाहत नाही कारण हे खुले आहे आणि हे व्होल्टेज V आहे म्हणजे हे एक सामायिक टर्मिनल आहे तर r व्होल्टेज हे V आहे आणि हे १०० व्होल्ट आहे तर येथे विद्युत घटक नाही म्हणजेच हे बिंदू व्होल्टेज हे १०० व्होल्ट आहे आणि जर ते I जर ते ग्राउंड केले असेल तर ग्राऊंडच्या बाबतीततर हे तेथे विद्युत घटक नाही तर हे बिंदू व्होल्टेज १०० व्होल्ट आहे आणि हे २ हे हा प्रत्यक्षात सामायिक नोड आहे तेथे विद्युत घटक नाही जर हे असे असेल तरनंतर जर येथे त्या विद्युतधारेची दिशा या नोडला सोडून जाणारी घेतली तर ती V १०० भागिले १० असेल या १०Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा V १०० भागिले १० असेलया बाह्य बाह्य दिशेने ही विद्युतधारा या १० Ω रोधकातून वाहत आहे त्याचप्रमाणे येथे देखील हे V४० असेल आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा विद्युतधारा स्रोत येथे आहे एक विद्युतधारा स्रोत येथे आहे आणि तो २० अँपिअर आहे म्हणजेच यामधून वाहणारी विद्युतधारा २० अँपिअर आहे तर ही सुद्धा सोडून जात आहे तरत्याचा अर्थ असा की r काय म्हणतात जर आता जर r लागू केल्यास ही विद्युतधारा सुद्धा सोडून जात आहे ती V १०० भागिले १० ही विद्युतधारा सुद्धा सोडून जात आहेम्हणजेचजर येथे KCL लागू केला हा सामायिक नोड आहे जर KCL लागू केला कारण प्रत्येक वेळी मी ते एकत्र गुच्छ करत नाही हे समजण्यासारखे आहे की हा एक सामायिक नोड आहे तर म्हणजेच ती V १००१० असेल कारण सर्व विद्युतधारा हे सोडून जात आहे V४०ही २० अँपिअर विद्युतधारा सोडून जात आहे कारण हा विद्युतधारा स्रोत ० आहे जर याचे निराकरण केले V चे मूल्य मिळेल तर मी हे स्पष्ट करतो तर जर तसे असेल तर नंतर V जे मी लिहिले ते V ८० व्होल्ट मिळेल आता V हे ८० व्होल्ट मिळत आहे म्हणजेचहे व्होल्टेज हे V सारखेच आहे समजा जे जे मिळाले ते हे ८० व्होल्ट लिहून देईन आणि हे r आदिक तेथे हे जे काही आहे आता या प्रमाणे KVL लागू करा तर r असे चालत असेल तर r प्रथम या टर्मिनलचा सामना करेल तर २० हे V आहे हे r हे आहे तरआदिक सारखेच V प्रथम टर्मिनलचा सामना करत आहे VThevenin ० आहे म्हणजेच २० आणि V ८० VTheveninआहे म्हणजेच VThevenin १०० व्होल्ट आहे तर सारखीच गणना नंतर तेथे आहे प्रथम ती समजून घ्यावी लागेल तर हे प्रत्यक्षात हे सध्या Voc थेविनिन १०० व्होल्ट आहे तर आकृती ४७ मध्ये व्होल्टेज स्रोतासहित सर्किट शॉर्ट सर्किटने बदलले आहे आणि विद्युतधारा स्रोत ओपन सर्किटने बदलले आहे आताहे R२ मिळण्यासाठी तेथे विद्युतधारा स्रोत होता R२ मिळवावा लागेल तर हा विद्युतधारा स्रोत खुला आहे आणि हा व्होल्टेज स्रोत येथे शॉर्ट सर्किट आहे तरतेथे काहीही परिणाम होणार नाही यासाठी ते पूर्णपणे वेगळे आहे तिथे काहीही नाही आणि हे ५ Ω आहे आणि r हे ते शॉर्ट सर्किट आहे म्हणजेचया ५ Ω ला प्रत्यक्षात काही किंमत नाही कारण जर r फक्त आपल्या समजुतीसाठी समजा मी या ब्रॅंचसाठी R०Ω घेतले तरआपल्या समजुतीसाठी ० Ω आणि ५ Ω ते समांतर आहेत तर ० गुणिले ५ भागिले ० ५० Ω तर R म्हणजेच या ५ Ω चा काही परिणाम होत नाही तरमी हे स्पष्ट करतो तरम्हणजेचत्यावेळेस काय आहे ते शोधण्यासाठी प्रयत्न केल्यास समतुल्य काय आहे तर फक्त r समजून घेण्यासाठी मी येथे कसा तरी ते तयार करीत आहेहे r ५ Ω आहे हे r एक अँपिअर १ टर्मिनल १ आहे तर हे r r आहे काय म्हणतात ४०Ω आहे आणि हे r१० Ω आहे आणि हे जोडलेले आहे आणि हे r टर्मिनल २ आहे आणि हे r R२आहे याचा अर्थ असा की ४० आणि १० समांतर आहेत आणि ५ एकसरी जोडणीत आहे म्हणजेच r R२ हे ५१० गुणिले ४० भागिले r १०४० असेल म्हणजेच ५८ १३ Ω आहे कारण ४०० भागिले ५० ते ८Ω ५३०Ω असेल तर मी हे स्पष्ट करतो तर याचा अर्थ असा कीहे १३ Ω असेल आणि हे r२समतुल्य सर्किट आहे तर पुढील एक म्हणजे ते एक आहे तरही आशा आहे कि हे समजले आहे हे VThevenin आहे हे R२ आहे VThevenin शोधण्यास सांगण्यात आले होतेफक्त एक गोष्ट मिळेल मला येथे सांगायचे आहे येथे VThevenin १०० व्होल्ट मिळाले आहे म्हणूनच येथे ध्रुवता येथे तळाशी आहे आणि येथे आहे म्हणूनच मी V १०० व्होल्ट लिहिले आहे तरतेथे कोणताही गोंधळ असू नये आणि हे r १३ Ω आहे तर मी हे स्पष्ट करतो तरपुढे थेविनिनचे प्रमेय वापरून आकृती ४९ मध्ये दर्शविलेल्या सर्किटच्या १० Ω रोधकाद्वारे वाहणारी विद्युतधारा निश्चित केली जाईल १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधणे आवश्यक आहे याचा अर्थ असा कीयेथे १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधणे आवश्यक आहे म्हणजेच VThevenin मिळण्यासाठी १० Ω रोधक उघडा करायचा आहे आणि तशाच प्रकारे तेथे R २ शोधावा लागेल तरआणि हे ३६ व्होल्ट आहे आणि तेथे दुसरी कोणतीही गोष्ट नाही येथे विद्युत दुसरे कोणतेही नाही फक्त या टर्मिनलमध्ये हा ३६ व्होल्ट स्रोत जोडलेला आहे तर प्रथम ते घ्या १० Ω रोधक उघडा करून घ्या तर जर उघडा केला तरसर्किट उघडे असेल तर यासारखे दिसते तरहे १ आहे हे २ आहे तर हे माझे Voc VThevenin आहे आणि R२ साठी तो व्होल्टेज स्रोत शॉर्ट केला आहे हा व्होल्टेज स्रोत येथे शॉर्ट केला आहेहा व्होल्टेज स्रोत येथे शॉर्ट केला आहे तर हे शॉर्ट केले आहे हे R२ साठी आहे आणि हे r साठी काय म्हणतात r VThevenin साठी आहे हे सर्किट VThevenin साठी सोडवायचे आहे आता पुढे जाण्यापूर्वी जर या विद्युतधारेचा विचार केला तर ही विद्युतधारा समजा ही विद्युतधारा हे उघडे आहे ही बाजू उघडी आहे तर मुळात या स्त्रोतापासून विद्युतधारा i१ वाहत आहे ही विद्युतधारा हे उघडे आहे काहीही वाहत नाही तर ही i१ येथे येत आहे हे r i१ आहे आता i१ विद्युतधारेचा काही भाग i२ अशा प्रकारे वाहत आहे तर या सर्किटमध्ये हे i१ i२ आहे आणि शेवटी i१ i२ आणि ते हे i२ ही बाजू उघडलेली आहे तरसारखी i सारखी i२ विद्युतधारा येथे वाहत आहे आणि शेवटीजेव्हा ते येथे भेटत आहेत तर शेवटीही i१ विद्युतधारा या स्त्रोताकडे परत येईल तर अशा प्रकारे प्रथम सर्किट तयार करा तर यानंतर r साठी काय म्हणतात i१ आणि i२ साठी निराकरण करावे लागेल आता प्रश्न असा आहे की जर या सर्किटवर नजर टाकली तर मला आशा आहे की हे समजले असेल आता प्रश्न असा आहे की मला हे स्पष्ट करू द्या तर r सारखे हे २०Ω आणि ३०Ω एकसरी जोडणीत आहेत तर २०३०५० Ω आणि दुसरा आणि हे दुसरे ५० Ω येथे आहे याचा अर्थ असा की हे २०३० ५०Ω आणि हे ५० Ω ते समांतर आहेत याचा अर्थ ५० आणि ५० दोन्ही ५० समांतर आहेत याचा अर्थ असा की दोन्हीमधून समान विद्युतधारा प्रवाहित होईल तर मी हे स्पष्ट करतोयाचा अर्थ असा की जी काही विद्युतधारा वाहत आहे r ही i२ विद्युतधारा आहे येथे २ २० आणि ३० दोन्ही एकसरी जोडणीत आहेत आणि i१ i२ सुद्धा ५० मधून वाहत आहे याचा अर्थ i१ i२ i२ आहे कारण दोन्ही विद्युतधारा ही विद्युतधारा आणि i२ विद्युतधारा दोन्ही समान असणे आवश्यक आहे कारण दोन्ही ५० ५० आहेत कारण २०३० ५० Ω आहेयाचा अर्थ २ i२ r i१आहे हे आहे याचा अर्थ असा की i१माफ करा i२ r i१ भागिले २ कारण ही विद्युतधारा विभागणी आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे देखील i१ भागिले २ वाहत आहे येथे देखील प्रभावीपणे i१ भागिले २ वाहत आहे एकदा हे पूर्ण झाल्यावर सहजपणे r काय म्हणतात सहजपणे r KVL लागू केला जाऊ शकतो उदाहरणार्थ याप्रकारे KVL लागू करू शकतो म्हणजेच जर हे i१असेल तर ही विद्युतधारा मूलतः i२ r i१ भागिले २ असेल आणि येथे i१ i२म्हणजे हे सुद्धा i१ भागिले २ आहे तर ते सहज मिळू शकेल तरजर येथे KVL लागू केलेते r दिसेल काय म्हणतात जर ते मी यासारखे केले ४० i१ हे आणि हे r येथे आहे ही विद्युतधारा प्रत्यक्षात i१भागिले २ आहे कारण तेथे विद्युतधारा विभागणी आहे तर५० मी असे लिहीत आहे ५० गुणिले i१ भागिले २ ३६० ज्यामधून काय तर i१मिळेल तर जर i१ मिळाल्यास मला यामधून जाऊ द्या प्रथम मी हे स्पष्ट करतो तरजर यातून गेलो नंतर मी सांगितल्याप्रमाणे सोडविले तर i१३६६५ अँपिअर मिळेल आणि i२ हे फक्त i१ भागिले २ आहे तरहे १८ भागिले ६५ अँपिअर मिळाले आहे तर i१ i२ सहजपणे मिळाले आहे नंतर माझे VThevenin काय आहे हे सहजपणे शोधू शकतो तर हे आहे हे पुन्हा मी चिन्हांकित करीत नाही हे समजण्यासारखे आहे आता येथे r KVL यासारखे लागू केले तर जर येथे KVL घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लागू केले तर तर हे ४० i१ आपण याप्रमाणे सरकत आहोत २० i२ VThevenin ० आहे तर i१ चे मूल्य i२ चे मूल्य ठेवा VThevenin मिळेल तरते येथे केले आहे तरजे काही केले आहे ते ३६० भागिले १३ व्होल्ट बनत असेल म्हणजे माझे VThevenin ३६० भागिले १३ व्होल्ट आहे आता काय ते r काय म्हणतात ते R r R२ शोधायचे आहे तरजर सर्किट असे पुनर्निर्देशित केले तर हे टर्मिनल १ आहे आणि हे टर्मिनल २ आहे कारण हे १ आहे हे २ आहेहे १ आहेहे २ आहे आता हे दोन हे दोन बिंदू सामायिक आहेत तरमुळात मी जे सर्किट बनविण्याचा प्रयत्न करत आहे ते असे आहेहे २ आहे हे २ आहे आणि हे r २० Ω रोधक आहे हा r २० Ω रोधक आहे आता मुळात हे ४० आणि ५० हे ४० आणि ५० प्रत्यक्षात समांतर आहेत तरहे ४० Ω आहे आणि हे r ५० Ω आहे आणि हा बिंदू r आहे हा बिंदू २ माफ करा हा बिंदू १ आहे आणि नंतर r काय म्हणतात हे ३०Ω या प्रकारे जोडले गेले आहे म्हणजे मी काय केले आहे मी हा बिंदू येथे आणला आहेम्हणजेच४० आणि ५० समांतर आहेत कारण दुसरा कोणताही विद्युत घटक येथे नाही तर४० आणि ५० समांतर आहेत ते जे काही येईल त्यासोबत २०Ω एकसरी जोडणीत आहे जे काही येईल त्यासोबत पुन्हा ३० समांतर आहेम्हणजेचजर मी हे असे केलेते प्रत्यक्षात जे काही येईल ५० i यासारखे ४० ला समांतर बनत आहे ते जे काही असेल हे २० ते केल्यानंतर २० येईल तेथे जे काही असेल ते त्याची ३० सोबत बेरीज करा ३० पुन्हा त्यासोबत समांतर आहे जे काही येईल ते शोधा तर ते r आहे काय म्हणतात ते r R २ बनेल मला आशा आहे की हे समजले असेल याचा अर्थ असा आहे की मला ते स्पष्ट करू दे तर मी येथे सारखीच गोष्ट केली आहे तरमी ते प्रत्यक्षात ठेवले आहे ४० आणि ५० समांतर आहेत त्यासोबत २० एकसरी जोडणीत आहे आणि त्या बरोबर ३० Ω पुन्हा समांतर आहे तरते r २२८ भागिले १३Ω बनेल आणि हे VThevenin असेल कारण १०Ω रोधकातून विद्युतधारा शोधण्यास सांगितले गेले आहे तर r सर्किट हे VThevenin नाही R२ थेट दर्शविलेले नाही i VThevenin भागिले R२१० आहे तर r R२ हा इतका बनत आहे आणि VThevenin हे ३६० भागिले १३ इतके मिळाले आहे तर शेवटी ते ३६० भागिले ३५८ अँपिअर आहे अंदाजे १ अँपिअर म्हणजे i आहे तरमला हे स्पष्ट करू द्या माफ करा मला हे स्पष्ट करू द्या तर मला आशा आहे की हे समजले असेल यामध्ये फारसी कठीणता मिळणार नाही तरफक्त आपल्या समजुतीसाठी मी विविध प्रकारची उदाहरणे घेतली आहेतपरंतु ए सर्किटसाठी लक्षात ठेवाहे पहा जास्त उदाहरणे घेता येणार नाहीत कारण वेळ मर्यादित आहे तर उदाहरण २० आकृती ५१ मध्ये दाखविलेल्या सर्किटच्या २ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा मिळवा थेवेनिनचे प्रमेय वापरा तसेच थेवेनिन व्होल्टेज मिळण्यासाठी सुपर पुजिशनचे प्रमेय सुद्धा वापरले जाऊ शकते तर या प्रकरणात २ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा शोधायची आहे याचा अर्थ असा आहे की २ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा काय आहे तर प्रथम २ Ω रोधक काढून घ्यावा लागेल आणि R२ आणि VThevenin शोधावे लागेल तर r कडे माफ करा समतुल्य सर्किटवर जा तरया प्रकरणात असे काय होईल की २Ω रोधक बाहेर घेतला जाईल तर ते खुले होईल २ Ω रोधक उघडा आहे आणि येथे एक व्होल्टेज Va म्हणून चिन्हांकित केले आहे दुसरे व्होल्टेज Vb आहे Va म्हणजे हे व्होल्टेज हे Va आहे आणि हे व्होल्टेज येथे भेटत आहे हे Vb आहे जर ते ग्राउंड आहे असे गृहित धरले तर नोडल विश्लेषण लागू होईल तर प्रश्न असा आहे की ही २ व्होल्टेज घेतली आहेतपरंतु शेवटी VThevenin मिळवायचे आहे आणि हा ३० व्होल्टचा स्रोत आहे एक ९ अँपिअरचा स्रोत स्वतंत्र स्रोत तेथे आहे एक ४ अँपिअरचा स्वतंत्र विद्युतधारा स्रोत तेथे आहे २ स्वतंत्र विद्युतधारा स्रोत तेथे आहेत आणि एक ३२ व्होल्टचा स्वतंत्र व्होल्टेज स्रोत तेथे आहे आता काय करू या बिंदूवरती या नोडला KCL लागू करू जर KCL लागू केले तर ही ९ अँपिअर विद्युतधारा यामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे९ लिहू शकता तर ही ९ अँपिअर विद्युतधारा प्रवेश करत आहे नंतर हा ५ Ω रोधक हे व्होल्टेज Va आहे तर ही विद्युतधारा सोडून जात आहे तर हे Va भागिले ५ आहे तर९ Va भागिले ५ लिहू शकतो ही विद्युतधारा सोडून जात आहे आणि दुसरी विद्युतधारा जर या दिशेने घेतली हा ४ Ω रोधक येथे आहे तर हे r असेल येथे करत आहे हे Va असेल हे व्होल्टेज Vb Vb भागिले r ४ कारण हा ४Ω रोधक आहे तर Va Vb भागिले ४ आहे हे Va भागिले r ५ आहेहे V आहे हे r ९ Va भागिले r ५ आहे तरते Va भागिले ५ Va हे समीकरण आहे हे एक समीकरण मिळेल तर मी हे स्पष्ट करतो तर ही नंतरची समीकरणे तिथे आहेत आताआणखी एक म्हणजे मला आशा आहे कि मी काही विसरलो नाही जर नोड b वरती KCL लागू केला तर हे प्रवेश करत आहे Va Vb भागिले ४ आहेकारण हा ४ Ω रोधक यामधून वाहणारी विद्युतधारा Vb भागिले १० आहे आणि ही ४ अँपिअर विद्युतधारा प्रवेश करत आहे तर ही मुळात ४ Va Vb भागिले ४ आहेकारण ही विद्युतधारा देखील प्रविष्ट होत आहे आणि ही सोडून जाणारी विद्युतधारा Vb भागिले १० आहे तर २ समीकरणे मिळाली आहेत आणि दोन समीकरणे Va आणि Vb सोडविली जाऊ शकतातआशा आहे की मी काही विसरले नाही आणि येथे कोणतीही विद्युतधारा वाहात नाही कारण हे उघडे आहे तर येथे विद्युतधारा वाहात नाही माफ करा तरही २ समीकरणे मी येथे लिहिलेली आहेत येथे नोड a वरती एक समीकरण आहे दुसरे समीकरण b वरती आहे आणि ही समीकरणे १ आणि २ Va आणि Vb साठी सोडवा असे केल्यास Va ८३० भागिले १९ व्होल्ट आणि Vb ८१० भागिले १९ व्होल्ट मिळेल म्हणून V थेविनिन मिळण्यासाठी KVL लागू करा तरहे व्होल्टेज Va आहे तर हा प्रत्यक्षात बाण आहे हे Va आहे हे व्होल्टेज Vb आहे जर हे गृहित धरले की हे ग्रॉउंडेड आहे तरम्हणजेचहे आदिक आहे आणि हे सुद्धा आहे तरजर मी याप्रकारे या मेषमध्ये KVL लागू केला नंतर जर असे गेलो तर हे ३२ असेल कारण टर्मिनल प्रथम येत आहे Va कारण Va प्रथम येत आहे मग ते येथे आहे तर Vb आणि तेथे ते VThevenin ० आहे याचा अर्थ VThevenin Va Vb ३२ आहे तरयाचा अर्थमला ते स्पष्ट करू द्या तर याचा अर्थ असा कीजे काही मी लिहिलेले आहे V Va Vb VThevenin ३२ मी लिहिलेले आहे VThevenin Va Vb ३२ मी तिथे लिहिलेले आहे तरया सर्व गोष्टी ठेवा आपणास VThevenin ३० ९४७ व्होल्ट मिळेल तर म्हणजेतर ध्रुवपणा निर्माण करेल जो तो खालच्या दिशेने असेल आणि त्याचप्रमाणे R२ साठी हा एक व्होल्टेज स्रोत येथे आहे तो शॉर्टेड आहे आणि विद्युतधारा स्रोत उघडा आहे तरमुळात काय घडते हे ५ आणि १० Ω एकसरी जोडणीत आहेत तरहे ५१०१५ Ω आहे तरहे उघडे आहे तर५ आणि १० एकसरी जोडणीत आहेत ज्यास ४ Ω समांतर आहे तर R२ हे १५ गुणिले ४ भागिले १५४ जे काही येईल ते R२असेल कारण हे एक आणि २ माझ्या मते असे काहीतरी आहेत हे एक आहे हे २ उघडे आहेत हे १ आहे आणि हे टर्मिनल २ आहे हे एक आहे तर हे प्रत्यक्षात ४ Ω आहे आणि येथे ५ १० आहे तरयेथे हे प्रत्यक्षात १५ Ω आहे आणि हे १२ आहे तर ४ आणि १५ समांतर आहेत तर ते जे काही येते तरया प्रकरणात R२ हे ६० भागिले १९Ω येत असेल तरथेविनिन समतुल्य r असेल जर हे पाहिले तर ते VThevenin हे ३० ९४७ असल्यामुळेतर हे आहे येथे खाली आहे आणि हे असे जात आहेआणि हा R२आहे त्यासोबत आता २Ω रोधक जोडा आणि आपणास विद्यतधारेचे मूल्य मिळेल तर i VThevenin भागिले R२२ Ω आहे हे २ Ω आणि ही सर्व मूल्ये ठेवा तरहे अंदाजे ६ अँपिअर आहे तर हे उत्तर आहे तरआता पुढे याच्या सर्किटमध्ये दाखविलेले थेविनिन व्होल्टेज शोधा आता काय सुपर पुजिशन प्रमेय वापरून थेविनिन व्होल्टेज मिळविले जाऊ शकते ३ स्रोत असल्यामुळे फक्त हे दर्शविण्यासाठी३ स्रोत एक व्होल्टेज स्रोत २ विद्युतधारा स्रोत एकाच वेळी फक्त एक स्त्रोत विचारात घ्या हेच उदाहरण यामध्ये सुपर पुजिशन प्रमेय वापरून थेविनिन व्होल्टेज शोधा ३ स्रोत असल्यामुळे फक्त हे दर्शविण्यासाठी एकाच वेळी फक्त एक विचारात घ्या तर या प्रकरणात जर असे असेल तरया प्रकरणात प्रथम व्होल्टेज स्रोत विचारात घ्या हे २ विद्युतधारा स्रोत बंद ठेवले आहेत आणि येथे विद्युतधारा i१ i२ आहे i१ i२ साठी सोडवा मी नंतर उत्तर देईल तर अन्यथा हे जास्त वेळ घेईलम्हणून i१ आणि i२ साठी सोडवा तर पुढे फक्त ९ अँपिअर विद्युतधारा स्रोत विचारात घ्या हा ९ अँपिअर विद्युतधारा स्रोत आहे हा ९ अँपिअर विद्युतधारा स्रोत आणि हा व्होल्टेज स्रोत शॉर्ट केला आहे आणि हा विद्युतधारा स्रोत एकाचवेळी उघडा आहे आणि येथे विद्युतधारा i३ आणि i४ आहे i३ आणि i४ साठी सोडवा पुढे तेथे ४ अँपिअर विद्युतधारा स्रोत आहेपरंतु इतर २ येथे शॉर्टेड व्होल्टेज स्रोत आहे आणि हा विद्युतधारा स्रोत उघडा आहे तर या विद्युतधारा i५ आणि i६ या सर्व मिळवायच्या आहेत तर तेथे ३ a b c सर्किट तेथे होते a b c सर्वकाही येथे लिहिलेले आहे तर हे फक्त सुपर पुजिशन प्रमेय दर्शविण्यासाठी आहे पुढे हे जेव्हा सोडवू आकृती a वरून पहा या या सर्व गोष्टींचे उत्तर दिले गेले आहे आणि त्याचप्रमाणे आकृती b आकृती a नुसार i १ ० i २ ० दिले आहे त्याचप्रमाणे आकृती b नुसार i३ ६ ६३ अँपिअर आहे i४ हे २ ३७ अँपिअर आहे कृपया सर्वकाही सोडवा मी येथे लिहिलेले आहेपरंतु कृपया ते सोडवा आणि त्याचप्रमाणे आकृती c साठी i५ दिली आहे आणि ती विद्युतधारा २ ११ अँपिअर मिळाली आहे आणि i६ १ ८९ अँपिअर आहे आता रोधक ५ Ω मधून वाहणारी विद्युतधारा म्हणजे i५ मी i१i३i५ लिहीत आहे फक्त त्यात सुपर पुजिशन ८ ७४ अँपिअर जमा करा त्याचप्रमाणे येथे १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा येथे i२ i४ i६ आहे जी ४ २६ अँपिअर येत आहे तर Va ५ गुणिले ५ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा मी लिहीत आहे म्हणजेच ५ गुणिले ८ ४७ म्हणजे ४३ ७ व्होल्ट आणि Vb १० गुणिले i१० म्हणजे १० Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा तर१० गुणिले ४ तर४२ ६ व्होल्ट म्हणून VThevenin Va Vb ३ आहे सुरुवातीस मी त्याबद्दल लिहिले आहे तर Va Vb ठेवा आणि आपणास ३० ९ व्होल्ट मिळेल तीच गोष्ट सुपर पुजिशन वापरून खूप वेळ घेते पुढे आहे नॉर्टनचे प्रमेय तर हे नॉर्टनचे प्रमेय आहे तरनॉर्टनचे प्रमेय सांगते कि रेषीय २ टर्मिनल सर्किट हे समतुल्य सर्किटने बदलले जाऊ शकते जे विद्युतधारा स्रोत i N ची रोधक R n सोबत समांतर जोडणीचे बनले असेल नॉर्टन सर्किट प्रकरणात R नॉर्टन आणि R २आहे सुरुवातीस ते सारखेच आहेत मी सांगत आहे की R Norton R २आहे सुरुवातीस माझ्या मते थेविनिनने ही गोष्ट अठरा १०० माझ्या मते ९२ दिली आहे आणि नॉर्टन कदाचित १९३३ किंवा ३७ अचूक मी विसरलो आहे आणि मी म्हणजे जवळजवळ ४० वर्षांनंतर पाहत आहे तर कधीकधी स्त्रोत रूपांतरणाला थेविनिन नॉर्टन रूपांतरण म्हणतात कारण थेविनिन व्होल्टेज स्रोत आणि रोधक देतेजेव्हा नॉर्टनमध्ये रुपांतरित होते तेव्हा ते एक विद्युतधारा स्रोत आणि रोधकाची समांतर जोडणी बनेल थेविनिनमध्ये रोधक व्होल्टेज स्रोतच्या एकसरी जोडणीत आहे तर हे तत्वज्ञान आहे तरजिथे i N ही दिल्या जाणाऱ्या टर्मिनलची शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे आणि R n स्वतंत्र स्रोत बंद केले असतानाचे टर्मिनवरील प्रविष्ट Input किंवा समतुल्य रोधक आहे ते r R २ R नॉर्टन सारखे आहे तर याचा अर्थ R नॉर्टन R२ आहे तर कल्पना अशी आहे कि R२ च्या प्रमेयातील ओपन सर्किट व्होल्टेज आपणास शॉर्ट सर्किट विद्युतधारा मिळेल म्हणजेचहे एक रेखीय २ टर्मिनल सर्किट आहेहे रेखीय आहे हे iNorton आहे प्रत्यक्षात iNorton i शॉर्ट सर्किट आहे आणि नॉर्टन रोधक हा दुसरे काही नसून थेविनिन रोधक समान आहे तर iNorton iSC म्हणजे जर ते शॉर्ट सर्किट केले आणि जर ही आपली शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे तर iNorton iSC असेल तरया प्रकरणात शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधून काढा आणि नंतर थेविनिन रोधक शोधायचा आहे आणि हा नॉर्टन आणि R२ नॉर्टन रोधक विद्युतधारा स्रोत दोन्ही समांतर आहेत तरते केवळ थेविनिनच्या बाबतीत आहे ते ओपन सर्किट होते नॉर्टनमध्ये ते शॉर्ट सर्किट असेल तरआणि नंतर शॉर्ट सर्किट विद्युतधारा iSC शोधणे आवश्यक आहे ती दुसरे काही नसून iNorton आहे आणि R Norton हे R२ समान आहे तर मी हे स्पष्ट करतो तरमग हे सर्व लिखाण येथे आहे तुम्ही ते वाचू शकता तर जे सांगितले ते iNorton iSC आहे तर म्हणजेजे काही मी सांगितले टर्मिनल १ २ शॉर्ट करा आणि ते iSC iNorton करा तर ती शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे तरनॉर्टन विद्युतधारा शोधत आहे याचा अर्थ असा कीमुळात iNorton VThevenin भागिले R२आहे तरकल्पना अशी आहे कि मुळात ते थेविनिन नॉर्टन रूपांतरण आहे समजा येथे फक्त थेविनिन प्रमेय वापरत आहे हे VThevenin आहे हे VThevenin मिळाले आहे आणि हा R२ आहे आणि हे टर्मिनल १ आहे आणि हे टर्मिनल २ आहे हे R२ आहे जर स्त्रोत रूपांतरणासाठी जायचे असेल तर ते आपले iNorton असेल आणि येथे मुळात R२ R Norton दोन्ही समान आहेत आणि हे टर्मिनल १ २ आहे याचा अर्थ iNorton स्रोत रूपांतरीकरण VThevenin भागिले R२ आहे तरकधीकधी यास मूलतः R२चे नॉर्टन रूपांतरीकरण म्हणतात तरकारण हा व्होल्टेज स्रोत रोधकाच्या एकसरी जोडणीत आहे तेथे विद्युतधारा स्रोत रोधकाला समांतर जोडणीत आहे

तरया सर्व गोष्टी येथे लिहिल्या आहेत त्याचे वाचन करापरंतु त्यातील सार काय आहे हे मी सांगितले आहे तर तर या सर्व गोष्टी आणि त्याच मार्गाने ज्या मार्गाने थेविनिन सिद्धांत किंवा रोधक मिळाला आहे त्याचप्रमाणे नॉर्टन रोधक मिळाला आहे तर VThevenin Voc आहे आणि iNorton i s c आहे तर R२ मुळात VThevenin भागिले iSC R Norton आहे Voc हे VThevenin आहे तरमुळात R २ VThevenin भागिले iSC आहे त्याच तत्त्वज्ञानाने आपणास नॉर्टन रोधक मिळेल तर फक्त या एका उदाहरणासहआकृती ५८ मध्ये दर्शविलेल्या सर्किटचे नॉर्टन समकक्ष सर्किट निश्चित करा तरयाचे नॉर्टन समतुल्य सर्किट मिळविण्यासाठी २ अँपिअर स्वतंत्र स्रोत तेथे आहे आणि १० व्होल्ट स्रोत तेथे आहे तेथे ४Ω २Ω ५Ω आणि २Ω रोधक तेथे आहेत नॉर्टन समतुल्य सर्किट मिळविण्यासाठी प्रथम काय करतात R Norton R२ आहे म्हणजे विद्युतधारा स्रोत उघडा आहे आणि व्होल्टेज स्त्रोत शॉर्टेड आहे म्हणजेआता जर हे असे असेल तरआपण पाहू शकतो कि हे उघडे आहे तर२ Ω४ Ω आणि २ Ω ही तीन रोधके एकसरी जोडणीत आहेत तर एकूण बेरीज २४२ ८ Ω त्या ५ सोबत समांतर जोडणीत आहे तर R नॉर्टन हे ८५ म्हणून ते ४० भागिले १३ Ω आहे तर R नॉर्टन हे दुसरे काही नसून तर R२ समान आहे हेच आपणास थेविनिनने मिळाले आहे हेच आपणास R नॉर्टनने मिळाले आहे ते समान आहे फक्त एक मिनिट नंतर इकडे येऊ शॉर्ट सर्किट विद्युतधारा शोधायची आहे तरथेविनिन समतुल्य सर्किटमध्ये काय करतात १ आणि २ उघडे आहेत परंतु येथे ते शॉर्टेड आहे आणि iSC मिळाले आहे तर ही शॉर्ट सर्किट विद्युतधारा iSC आहे आणि या प्रकरणात ही विद्युतधारा i१ आहे ही २ अँपिअर विद्युतधारा वरती जात आहे तर i१२अँपिअर आहे तर या प्रकरणात जर लागू केले तर हे २Ω आहे समजा या प्रकरणात जर KVL लागू केले तर समजा मी असे गेलो आणि KVL लागू केला तर ही विद्युतधारा काय म्हणतात शॉर्ट सर्किट विद्युतधारा i मी घेत आहे म्हणजेच येथे विद्युतधारा नाही हा ५ Ω रोधक अकार्यक्षम होईल हे शॉर्टेड आहे तरविद्युतधारा अशा प्रकारे वाहू शकेलम्हणूनच हे असे दाखविले आहे कारण ते शॉर्टेड आहे आता येथे काय म्हणतात KVL लागू कराआपणास i मिळेल काय म्हणतात i २ मिळेल जर लिहायचे झाले तर ते २२ Ω ५ Ω २ Ω असेल तर२५२ तरते ९ i२असेल असे जात आहे हे ९i२आणि नंतर i२ मुळात iSC आहे कारण हे iSC आहे i२ iSC घेतले आहे नंतर १० कारण टर्मिनल प्रथम येत आहे नंतर r ४ गुणिले i२ i१० आहे कारण आपण असे जात आहोत तर ४ गुणिले i२ i१आणि मी नुकतेच सांगितले आहे i१२अँपिअर आहे तर येथे i१२अँपिअर ठेवा आणि नंतर i२साठी सोडवा आणि दुसरे सर्किट R२ साठी दिले आहेआणि येथे VThevenin च्या गणनेसाठी i३आणि i४Voc दिले आहे आताबर्याच गोष्टी सोडवल्यानंतर हे सहजपणे सोडवू शकते तरआता नॉर्टनने हे ३ ००७ दिले आहे हे कसे येईल आणि त्याचप्रमाणे i१ मी सांगितले आहे २अँपिअर आहे आणि मी समीकरण दिले आहे ते कसे मिळवायचे८i२ ४ i११०परंतु i१२ आहे म्हणून i२२ २५ अँपिअर मिळेल म्हणजे मी सांगितले आहे i शॉर्ट सर्किट i२२ २५ अँपिअर आहे वैकल्पिकरित्या निश्चित करा in VThevenin भागिले R२ सारखेच आहे कारण प्रत्यक्षात थेविनिन नॉर्टन रूपांतरीकरणापासून मी स्रोत रूपांतरीकरण सांगितले आहे तरमी सांगितले आहे in VThevenin भागिले R२ आहे तरजर आता थेविनिन समतुल्य सर्किट जर सोडविले ते सोडवा कारण कसे सोडवायचे आता माहित आहे तर जर हे सर्किट सोडविले तर i३ i४ मिळेल i३ हे २ अँपिअर मिळेल आणि i४१ ३८अँपिअर मिळेल तर VThevenin हे ५ i४म्हणजे ६ ९२३ व्होल्ट मिळेल म्हणून iNorton VThevenin भागिले R थेविनिन आहे R२६ ९२३ भागिले ३ ००७ २ २५ अँपिअर आहे त्याचप्रमाणे येथे i शॉर्ट सर्किट विद्युतधारा म्हणजे iNorton सुद्धा मिळाले आहे कारण ही शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे i n i शॉर्ट सर्किट आहे म्हणजे नॉर्टन विद्युतधारा २ २५ अँपिअर आहे तरयेथे सुद्धा r मिळाले आहे ते थेविनिन R२ iNorton मुळात ती शॉर्ट सर्किट विद्युतधारा आहे तर मुळात हे VThevenin भागिले R२ आहे २५ आणि R R२ R Norton सारखेच आहे हे Voc भागिले i o ci s c iSC आहेम्हणजेच VThevenin भागिले शॉर्ट सर्किट विद्युतधारा येथे सुद्धा ३ ००७ आहे फक्त ही गोष्ट पडताळण्यासाठी यामध्ये थेविनिन आणि नॉर्टन दाखविले आहेत तरहे प्रत्यक्षात थेविनिन समतुल्य आहे आणि हे नॉर्टन समतुल्य आहे म्हणजेचजर VThevenin भागिले R२ केले तर iNorton मिळेल जे २ २५अँपिअर आहे आणि R n ३ ००७ Ω आहे हे समांतर जोडणीत आहे आणि iNorton VThevenin भागिले R२आहे मला आशा आहे की हे समजले असेल तरमुळात स्रोत रूपांतरीकरण हे थेविनिन नॉर्टन रूपांतरीकरण किंवा नॉर्टन थेविनिन रूपांतरीकरण आहे